आय आय ओ टी साठीचे बिझनेस मॉडेल आणि रेफरन्स आर्किटेक्चर रेफरन्स आर्किटेक्चर भाग 1 यापूर्वी आपण बिझनेस मॉडेल आणि त्यांचा इंडस्ट्रियल इंटरनेट आणि इंडस्ट्रियल आय ओ टी सिनॅरिओ संबंधित वापर याबद्दल पाहिले या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या आर्किटेक्चर बद्दल बोलणार आहोत यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बिजनेस संदर्भात वेगवेगळे बिजनेस मॉडेल्स पाहिले पण वेगवेगळे आर्किटेक्चरल प्लॅटफॉर्म जे बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन साठी अमलात आणले जाऊ शकतात याचाही विचार करणं आवश्यक आहे आता आपण आय आय ओ टी रेफरन्स आर्किटेक्चर बद्दल डिटेल्स पाहूया आय आय ओ टी रेफरन्स आर्किटेक्चर हे इंडस्ट्रियल इंटरनेट रेफरन्स आर्किटेक्चर च्या अमलाखाली आहे हे एक स्टॅंडर्ड आर्किटेक्चर आहे जे आय आय ओ टी सिस्टीम जागतिक स्तरावर वापरतात आय आय आर ए इंडस्ट्रियल इंटरनेट रेफरन्स आर्किटेक्चर हे आय आय ओ टी एप्लीकेशन इंडस्ट्रीज मध्ये बहुतेक वेळा वापरतात म्हणजे हे एक स्टॅंडर्ड आर्किटेक्चर आहे जे इंडस्ट्रियल इंटरनेट कॉन्सोर्टियम IIC ने सुचविलेले आहे त्यांच्या टेक्नॉलॉजी वर्किंग ग्रुपने या आर्किटेक्चर वर काम करून हे सुचविलेले आहे सध्या या आर्किटेक्चरची v1 8 आवृत्ती प्रचलीत आहे म्हणजेच 1 8 ही सध्याची इंटरनेट इंडस्ट्रियल रेफरन्स आर्किटेक्चरची आवृत्ती आहे आणि हे आर्किटेक्चर इंडस्ट्रियल सिस्टीम ला इंटरोपरेबिलिटी एप्लीकेशन टेक्नॉलॉजी आणि या टेक्नॉलॉजीचा वापर वेगवेगळ्या युजर्ससाठी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यासाठी गाईड करतो म्हणून आय आय आर ए साठी महत्त्वाची बाब म्हणजे सेफ्टी सुरक्षा आणि बहुतेक आर्किटेक्चरल एलिमेंट हे मूलतः सुरक्षा लक्षात घेऊनच डिझाईन केलेले आहेत आय आय आर ए साठी सेफ्टी ही महत्त्वाची बाब आहे आणि सेफ्टी नंतर सेक्युरिटी वेगवेगळ्या संदर्भातली सेक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफ डेटा आणि सिक्युरिटी ऑफ सिस्टीम आणि बरंच काही तर आय आय ओ टी च्या इंडस्ट्रियल एप्लीकेशन च्या वापरासाठी आय आय आर ए आर्किटेक्चर बनवीत असताना सेफ्टी आणि सेक्युरिटी ही एक सर्वोपरि आणि मध्यवर्ती विषयगत आहे सेफ्टीच्या संदर्भात सिस्टिम जी वापरा खाली आहे तिची कंडिशन जाणून घेणं महत्त्वाचं आहे भविष्यात या सिस्टीम च्या वापरामध्ये जी लोक याचा वापर करत आहेत त्यांना अनपेक्षित शारीरिक नुकसान किंवा सिस्टीमच्या गैरवर्तनामुळे होणारे नुकसान होऊ नये याची खात्री असणे आवश्यक आहे आणि तिसरा सेफ्टी चिंता म्हणजे आज किंवा भविष्यात या सिस्टीम मधील अनपेक्षित गैरवर्तणूकी मुळे पर्यावरणाचे नुकसान न होणे हे काही ऑक्कुपेशनल सेफ्टी व हेल्थ यासाठीचे केपीआई आहेत वरील के पी आय ऑर्गनायझेशन मधील कार्यप्रणालीचे मोजमाप आहेत हे के पी आय ग्राहकांबरोबर जोडले जाणे आणि ग्राहकांबरोबर संवाद साधने आणि ग्राहकांचे अभिप्राय यांचे मोजमाप करण्यासाठी मदत करतात आणि लागणाऱ्या सुधारणा करण्यासाठी उपयोगी ठरतात के पी आय त्यांच्या प्रकारानुसार खालील प्रमाणे विभागले गेले आहेत पहिला आहे लीडिंग केपीआय जो मुख्यतः इकॉनोमी चा अंदाज बांधण्यासाठी इनपुट वर आधारित व मोजण्यासाठी कठीण असा आहे नावाप्रमाणेच दुसरा प्रकार आहे लॅगिंग केपीआय एक टेक्निकल इंडिकेटर आहे व जो इकॉनोमी सुरू झाल्यानंतर बदलतो त्यामुळे लॅगिंग केपीआय हा आउटपुट ओरिएंटेड आहे जो लीडिंग केपीआय पेक्षा वेगळा आहे लिडिंग के पी आय प्रेडिक्टिग इकॉनोमी बद्दल सांगतो प्रेडिक्टिनग इकॉनोमी आणि लॅगिंग केपीआय इकॉनोमी इम्प्रोवमेंट सुरु झाल्यानंतर चे बोलतो आणि त्यामुळे हे दोन्हीही प्रेडिक्टिव्ह वेगळे आहेत लिडिंग के पी आय व लॅगिंग के पी आय हे ओ एस एच चे दोन वेगळे के पी आय प्रकार आहेत लिडिंग के पी आय च्या प्रकारांची उदाहरण म्हणजे म्हणून मॅनेजर्सची पुरेशी कार्यरत असलेली आणि आरोग्य सुरक्षा प्रशिक्षण असलेली टक्केवारी कामगारांची पुरेशी कार्यरत सुरक्षित असलेली टक्केवारी व आरोग्य सुरक्षा प्रशिक्षण असलेली टक्केवारी पाहिलेल्या असुरक्षित वर्तनाची वारंवारता तसेच ओ एस एच ऑडिट ची संख्या हे काही लिडिंग के पी आय च्या प्रकारांची उदाहरण आहेत लॅगिंग केएपीआय प्रकारांमध्ये लॉस्ट टाईम इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी रेट वेगवेगळे इन्सिडेंट किती वेळा झाले आणि या इन्सिडेंट मुळे असलेला गेलेला वेळ आणि आणि त्यांची वारंवारता वैद्यकीय कारणांमुळे व गैरहजेरीमुळे उत्पादनाचे गेलेले दिवस घटना किंवा जवळचे हरवले हे लॅगिंग केएपीआय आहेत तर आपण आय आय सी म्हणजेच इंडस्ट्रियल इंटरनेट कॉन्सोर्टियम बद्दल बोलत आहोत ही एक विना नफा संस्था आहे आणि ही संस्था वेगवेगळ्या गोष्टींवर जसे की ओपन स्टॅंडर्ड ला उत्तेजना देणे इंटरोपरेबिलिटी स्टॅंडर्ड चा वापर करणे आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी साठी इंटरोपरेबिलिटी ला प्रोत्साहन देणे इत्यादीवर काम करते या सर्व टेक्नॉलॉजी जसे की ओपन स्टॅंडर्ड इंटरोपरेबल स्टॅंडर्ड इंडस्ट्रीज मध्ये आणि M2M कम्युनिकेशन मध्ये वापरले जातात आय आय सी ही अशी संस्था आहे जी इंडस्ट्रियल इंटरनेट रेफरन्स आर्किटेक्चर आय आय आर ए ची सुरुवात केली इंडस्ट्रियल इंटरनेट कॉन्सोर्टियम आय आय सी हा त्यापैकी एक महत्त्वाचा विभाग आहे आणि त्यामधील कार्यप्रणाली जसे की वेगवेगळ्या ट्रायल साठी डेवलपमेंट ऑफ टेस्टबेड म्हणून आय आय सी साठी टेस्टबेड हा एक महत्त्वाचा भाग आहे इंडस्ट्रियल इंटरनेट कॉन्सोर्टियम टीम वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांचे वेगवेगळे ग्रुप कार्यरत आहेत हे वेगवेगळे ग्रुप वेगवेगळ्या गोष्टींवर काम करताना नवीन बदल घडवून आणणे आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये नवीन संशोधन करणे नवीन आपलिकेशन नवीन प्रोसेस नवीन प्रोडक्ट नवीन सर्विसेस इत्यादी ची सुरुवात करणे त्यांची मांडणी करणे यावर भर देतात आणि आणि या सर्व गोष्टींची शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी वापरलेल्या टेस्ट बेडवर चाचणी करतात याबद्दल आपण आधी बोललो आहोत आणि हा सर्व गोष्टी मार्केटमध्ये लॉन्च होण्याच्या आधी केल्या गेल्या पाहिजेत या व अशा सर्व कार्य प्रणाली साठी आय आय सी प्रोत्साहन देते म्हणून आय आय आर ए इंडस्ट्रियल इंटरनेट रेफरन्स आर्किटेक्चर याचे वेगवेगळे विभाग आहेत आता आपण याबद्दल काही गोष्टी समजून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे स्टेक होल्डर हे एखादी व्यक्ती किंवा समूह किंवा संस्था जिला सिस्टीम बद्दल इंटरेस्ट आहे पुढील संकल्पना ही स्टेक होल्डर संबंधित आहे आणि ती म्हणजे व्यू पॉईंट तर स्टेक होल्डर्स ना आणि व्यू पॉईंट यात रस आहे तर व्यू पॉइंट हे स्टेक होल्डर्स संबंधित आहे आणि ते म्हणजे वेगवेगळ्या संकल्पनांचा समूह करणे त्या संकल्पनांचे विवरण करणे आणि त्यांचे अनालिसिस करणे आणि विशिष्ट समस्यांचा संच सोडविणे तर ही आय आय आर ए फ्रेमवर्क आहे जसे की तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक्सप्लेन करेन तर इथे वेगवेगळे स्टेक होल्डर्स चे समूह आहेत जसे की स्टेक होल्डर्स समूह एक स्टेक होल्डर्स समूह 2 ह्या स्टेक होल्डर्स साठी वेगवेगळ्या फ्रेमवर्क वेगवेगळे व्यू पॉईंट 1 1 व्यू पॉइंट 1 2 इत्यादी आहेत त्याचप्रमाणे स्टेक होल्डर्स दोन यांसाठी त्यांचे वेगळे व्यू पॉइंट असू शकतात आणि ते 2 1 2 2 याप्रमाणे विभागले जाऊ शकतात तर व्यू पॉइंट म्हणजे वेगवेगळ्या संकल्पनांचा वेगवेगळ्या होल्डर कडून तयार झालेला समूह आहे तर यामध्ये स्टेक होल्डर्स वेगवेगळे व्यू पॉईंट तयार करतात आणि हे व्ह्यू पॉईंट वेगवेगळे आर्किटेक्चर 1 1 1 2 इत्यादी आर्किटेक्चर 2 2 2 इत्यादी तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात व हे प्रत्यक्ष आर्किटेक्चरला प्रत्यक्ष मॅप होतात नंतर ची संकल्पना म्हणजे फ्रेंम आर्किटेक्चरल फ्रेंम जो वेगवेगळ्या मार्गांचा समूह आहे जो अनेक स्टेक होल्डर्स च्या संकल्पना ओळखण्याचा वर्णन करण्याचा आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आर्किटेक्चरल रिप्रेझेंटेशन संकल्पना महत्त्वाची आहे हा एक आर्किटेक्चरल फ्रेंम च्या परिणामांचा समूह आहे जो व्हिवज म्हणून मांडला गेला आहे आय आय ओ टी आर्किटेक्चरच्या अंमलबजावणीचे वेगवेगळे नमुने मांडले गेले आहेत आता आपण तीन वेगवेगळे नमुने पाहुयात या पैकी एक म्हणजे थ्री टायर आर्किटेक्चर गेटवे मेडिएटेड एज कनेक्टिविटी अँड मॅनेजमेंट आर्किटेक्चर पॅटर्न आणि तिसरा म्हणजे लेयर डेटा बस पॅटर्न तर आपण यापैकी प्रत्येक नमुना पाहूया सुरुवातीला आपण थ्री टायर आर्किटेक्चर पॅटर्न पाहूयात यात थ्री टायर आर्किटेक्चर पॅटर्नमध्ये आपल्याकडे एज लेअर प्लॅटफॉर्म लेअर आणि इंटरप्राईजेस लेअर आहे तर हे एज लेयर ही वेगवेगळ्या एज डिव्हाइसेस बद्दल म्हणजे डिवाइस जे गेटवेला जोडलेले आहेत त्याबद्दल माहिती देते हे सगळे डिव्हाइसेस आणि गेटवे इत्यादी प्लेट फॉर्म लेयर ला माहिती देतात प्लॅटफॉर्म लेयर ही अशी आहे जिथे सगळा डेटा चे विश्लेषण केले जाते व नंतर डेटा वर प्रक्रिया करून तो एंटरप्राइज लेयर कडे पाठवला जातो नियंत्रण प्रवाह उलट दिशेने असतो प्रत्यक्ष एजलेअर कडून प्लॅटफॉर्म लेअर कडे किंवा थेट इंटरप्राईजेस लेयर कडे असू शकतो तर या थ्री टायर आर्किटेक्चरल पॅटर्न मध्ये आपण वेगवेगळ्या घटकाबद्दल अधिकमाहिती घेऊयात तर आपल्याकडे एज लेयर आहे जी एज नोड कडून डेटा गोळा करते आर्किटेक्चर मध्ये वितरणाची ची रुंदी कारभार आणि डेटा चे स्थान याचा समावेश आहे डेटा वितरणाची रुंदी डेटा चा कारभार आणि डेटा चे स्थान म्हणजे वेगवेगळी उपकरणे जे डेटा चे उगमस्थान आहेत प्लॅटफॉर्म लेअर ही नियंत्रित आज्ञा घेणे त्यावर प्रक्रिया करणे आणि त्यांना पुढे पाठविणे याच्याशी संबंधित कार्य करते आणि शेवटी एंटरप्राइज लेअर ही एज लेअर कडून आणि प्लाटफोर्म लेअर कडून डेटा प्रवाह घेणे ह्यासंबंधी कार्य करते तर मला असे म्हणायचे आहे की एंटरप्राइज लेअर ही एज लेअर कडून डेटा रिसिव्ह करते किंवा प्लॅटफॉर्म कडून डेटा रिसिव्ह करते प्लॅटफॉर्म लेअर ही शेवटी एज कडूनच डेटा रिसीव करते तर एंटरप्राइज लेअर ही मुख्यतः डोमेन स्पेसिफिक रिक्वायरमेंट डिसिजन सपोर्ट सिस्टीम आणि इतर आवश्यकता जसे की युजर्स चा इंटरफेस इत्यादी यासाठी काम करते यापुढील आर्किटेक्चर चा प्रकार हा गेटवे मेडिएटेड आर्किटेक्चर हा आहे यामध्ये मुख्यत्वे आणि आपण गेटवे चा वापर आणि गेटवे ची संकल्पना या बद्दल बोलणार आहोत आपल्याकडे वेगवेगळे सेंसर आणि एक्टिवेटर्स आहेत हे सेंसर आणि एक्टिवेटर्स भरपूर डेटा गोळा करतात वेगवेगळ्या गेटवे डिव्हाइसेस द्वारे हा डेटा वाईड एरिया नेटवर्क वर पाठविला जातो जिथे तो पुढील प्रक्रिया आण माहिती चा प्रसार करण्यासाठी वापरला जातो आता मागील आर्किटेक्चर प्रमाणे आपण गेटवे आर्किटेक्चर चे वेगवेगळे आर्किटेक्चरल कंपोनेंट्स पाहुयात तर ह्या गेटवे मेडिएटेड आर्किटेक्चर मध्ये आय आयओटी साठी लोकल एरिया नेटवर्क आणि वाईड एरिया नेटवर्क ला जोडण्यासाठी गेटवे चा समावेश आहे लोकल एरिया नेटवर्क हे हब आणि स्पोक टोपोलॉजी किंवा मेश टोपोलॉजी चा वापर करू शकतात मेष टोपोलॉजी म्हणजे जिथे वेगवेगळे नोड एकमेकांना मेष पद्धतीने जोडलेले असतात त्यामुळे तिथे वेगवेगळ्या लिंक या अतिरिक्त प्रमाणात असतात तर मुख्यत्वे इथे काय होतं जर एक लिंक तुटली तरी वेगवेगळे नोट्स एकमेकांपासून पूर्णपणे डिस्कनेक्ट होत नाहीत कारण तिथे पर्यायी लिंक डायरेक्टली किंवा इन डायरेक्ट उपलब्ध असते जी हा प्रॉब्लेम सॉल करते तर दुसरी म्हणजे हब आणि स्पोक टोपोलॉजी ही टोपोलॉजी स्टार टोपॉलॉजी सारखी आहे जिथे आपल्याकडे हब आहे आणि वेगवेगळे स्पोक हे इतर एज नोडस बांधलेले आहेत इथे आपल्याकडे एक केंद्रस्थानी हब आहे जो ह्या वेगवेगळ्या आय ओ टी डिव्हाइसेस ला जोडतो आणि एज डिव्हाइसेस लाही जोडतो त्यामुळे ही स्टार टोपॉलॉजी होऊ शकते किंवा हब अँड स्पोक टोपोलॉजी होऊ शकते तर आपल्याकडे लोकल एरिया नेटवर्क आहे जो दोन वेगवेगळ्या टोपोलॉजी ला सहाय्य करतो त्या म्हणजे मेश टोपोलॉजीआणि हब अँड स्पोक नेटवर्क टोपोलॉजी आहेत तर आता आपल्याकडे हे गेटवे डिव्हायसेस आहेत जे डिव्हाइसेस साठी मॅनेजमेंट पॉईंट असतील हे उपकरण आपल्याला डेटा पाठवण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी आण त्याचे विश्लेषण करण्यासाठी मदत करतात तिसऱ्या प्रकारचे आर्किटेक्चरल पॅटर्न आहे लेअर डेटा बस पॅटर्न तर पुढे जाण्यापूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की हे सगळे आर्किटेक्चरल पॅटर्न हे आय आय ओ टी सोलुशन इंडस्ट्रीमध्ये उपयोगात आणण्यासाठी वापरले जाणारे रेफरन्स आर्किटेक्चर आहेत तर आता आपण तिसरा आर्किटेक्चरल पॅटर्न म्हणजेत लेयर डेटा बस पॅटर्न पाहूया तर इथे आपल्याकडे तीन वेगवेगळे स्तर आहेत आपल्याकडे स्मार्ट मशीन त्यानंतर सिस्टीम ऑफ सिस्टीम आणि इंडस्ट्रियल इंटरनेट आहे तर सिस्टम ऑफ सिस्टम म्हणजे एक खूप गुंतागुंतीची सिस्टम जिथे वेगवेगळ्या सुपर यंत्रणा एकमेकांबरोबर काम करतात आणि ज्या अधिक प्रमाणात गुंतागुंतीचा डेटा तयार करतात व ज्या गुंतागुंतीचे अल्गोरिदम एक्झिक्युट करतात हा डेटा गुंतागुंतीचे अल्गोरिदम वापरून प्रक्रिया केला जातो जेणेकरून महत्त्वाची माहिती मिळू शकते तर अशी डेटा बस सिस्टीम काम करते आणि आता आपल्याकडे आहे इंडस्ट्रियल इंटरनेट तर आपल्याकडे आहेत वेगवेगळे आपलिकेशन जे वेगवेगळ्या इंडस्ट्रियल इंटरनेट वर एक्झिक्युट होतात आणि जे वेगवेगळ्याइंडस्ट्रियल एप्लीकेशन साइट्सवर कार्यरत आहेत आपल्याकडे ह्या इंडस्ट्रियल इंटरनेट साईट वेगवेगळ्या इंडस्ट्री ग्रुप्स मध्ये किंवा वेगवेगळ्या साईट एकाच कंपनीमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनी एकमेकांशी अंतर्गत रित्या जोडलेल्या असू शकतात तर हे आहे लेयरड डेटा बस पॅटर्न जे आधी पाहिलेल्या दोन्ही पॅटर्न पेक्षा वेगळे आहे तर आता ह्या पॅटर्न बद्दल अधिक माहिती घेऊयात तर इथे आपण स्मार्ट मशीनचा वापर याबद्दल बोलत आहोत तर ह्या स्मार्ट मशीन अगदी खालच्या लेयर मध्ये लोकल कंट्रोल आणि ऑटोमेशन प्रोसेस मध्ये मदत करतात सिस्टीम ऑफ सिस्टीम लेअर ही अगदी गुंतागुंतीची प्रक्रिया एक्झिक्युट करण्यासाठी वापरली जाते कॉम्प्लेक्स मॉनिटरिंग कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग आणि या सगळ्या गोष्टींचे अनालीटिक्स एप्लीकेशन या लेयरला घडून येते तर आता आपल्याकडे लेयर डेटा बस पॅटर्न आहे जे लोकल मॉनिटरिंग तसेच डेटा चे विश्लेषण या विभागात अमलात आणले जाऊ शकते तर डेटाबेस हा एप्लीकेशन आणि डिव्हाइसेस यामधील संभाषणाचे काम करतो या साधनांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे एड पॉईंट आणि वेगवेगळ्या मशीन मध्ये संभाषण संभव होते लेअर डेटाबेस आर्किटेक्चर मुळे कमीत कमी रिस्पॉन्स टाईम मध्ये डिवाइस टू डिवाइस इंटिग्रेशन ऑटोमॅटिक डेटा आणि एप्लीकेशन डिलिव्हरी आणि खूप वेगवेगळ्या उपकरणांचे एकत्रीकरण तसेच सिस्टीम ची उपलब्धता याची खात्री होते त्यामुळे हे विलगीकरण खूप महत्त्वाचे ठरते यामुळे सोलुशन्स हे अनुकूलनिय कशासाठी अनुकूलनिय तर वेगवेगळ्या बदलांसाठी अनुकूलनिय ठरण्यासाठी मदत होते याबरोबरच आपण रेफरन्स आर्किटेक्चरच्या शेवटच्या भागात पोचलो आहोत तर आपण पाहिले की आय आय आर ए रेफरन्स आर्किटेक्चर हे एक प्रकारचे स्टॅंडर्ड आहे जे आय आय ओ टी इंडस्ट्रीज च्या इम्पलेमेंटेशन साठी वापरले जाते आणि हा भाग बिझनेस मोडेल बरोबर व्यवस्थित जोडला जाऊ शकतो बिझनेस मॉडेल्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मोडेल पाहिले आणि जे अमलात आणले जाऊ शकतात वरील रेफरन्स आर्किटेक्चर टेक्निकली ह्या मॉडेल ना पुढे नेण्यासाठी मदत करतात हे रेफरन्स आर्किटेक्चर बिजनेस घटक आणि तांत्रिक गोष्टी मधील एक भाग आहेत हे सर्व आर्किटेक्चर तांत्रिक गरजा आणि बिजनेस रिक्वायरमेंट यामध्ये समन्वय साधण्यासाठी वेगवेगळे उत्तरं शोधण्याचा आणि आय आय ओ टी सोलुशन इंडस्ट्रीमध्ये डिप्लोय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे काही रेफरन्सेस आहेत जे आपण पुढील माहिती गोळा करण्यासाठी वापरू शकता आपण स्वतः वेग वेगळी माहिती स्वबळावर मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकता Thank you